आणि म्हणूनच मालिका कॅपॅसिटर विद्युतदाब वाढीची तरतूद करते जे भार योग्य प्रमाणात वाढत असताना आपोआप आणि त्वरित वाढते म्हणजे जर भार वाढला तर प्रवाह I पण वाढतो म्हणून I हा प्रत्यक्षात बदलत आहे तर QC सुद्धा बदलत आहे म्हणूनच हे काही प्रमाणात समान आहे ज्याला आपण म्हणतो की विद्युतदाब नियामक बरोबर आहे तर मालिका कॅपॅसिटर कमी ऊर्जा घटकांवरील शंट कॅपॅसिटर पेक्षा अधिक विद्युतदाब वाढवतो कारण नैसर्गिकरित्या मालिका कॅपॅसिटर विद्युतदाब कमी झाल्याची भरपाई करतो तर आपण बोलू शकतो की विद्युत दाब मध्ये झालेली सुधारणा ही मालिका कॅपॅसिटर वापरल्यामुळे जास्त आहे आणि शंट कॅपॅसिटर वापरल्यामुळे जास्त नाही आणि विद्युत दाबाच्या पातळीत झालेली सुधारणा ही मालिका कॅपॅसिटर प्रमाणे नाही तथापि शंट कॅपॅसिटर पेक्षा मालिका कॅपॅसिटर चा प्रणाली ऊर्जा घटक चांगला आहे आणि स्त्रोताच्या प्रवाहावर थोडा प्रभाव चांगला आहे तर स्त्रोताच्या प्रवाहाचा मालिका कॅपॅसिटर वर परिणाम होत नाही आणि ऊर्जा घटक मध्ये सुद्धा काही सुधारणा होत नाही फक्त विद्युतदाब सुधारल्यामुळे ऊर्जेच्या तोट्या मध्ये कपात होते तर फिडर सर्किट आणि विद्युतदाब फेजर आकृती यांचा विचार करूयात आणि आपण आकृती 1a आणि c बघितल्या या आकृतीवरून आपण हे बघू शकतो की आपल्याला फिडर जवळ विद्युत दाबात झालेली घट मिळालेली आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला या आकृतीवरून मिळाल्या आहेत असे याआधीही आम्ही दाखवले आहे या आकृतीवरून मालिका कॅपॅसिटर नसताना विद्युत दाबात झालेली घट आपण बघितली ती IrcosIxlsin तर हे समीकरण 1 अशाप्रकारे जेव्हा आपण दुसऱ्या भागाला सुद्धा विद्युत बघितला तो साधारणपणे IrcosIsinतेवढा बरोबर होता हे समीकरण 2 येथे xc हे मालिका कॅपॅसिटर च्या कॅपॅसिटी प्रतिक्रियेच्या म्हणजेच कॅपॅसिटी रिअॅक्टॅन्स बरोबरीचे आहे आता पुढे जास्त भरपाई आहे सहसा मालिका कॅपॅसिटर च्या आकार वितरण फिडर अनु प्रयोगासाठी अशाप्रकारे निवडला जातो की परिणामी कॅपॅसिटी प्रतिक्रिया म्हणजेच कॅपिसिटी रिअॅक्टॅन्स फिडर सर्किट च्या प्रतिक्रीया पेक्षा लहान असेल जर हे संपेल तेव्हा सुरुवातीला आणि शेवट प्राप्त विद्युतदाब साधारण भार असेल जर असे असेल तर हा प्रवाह I मागे पडणारा प्रवाह आहे हे जास्त भरपाई आहे म्हणजे हे प्रत्यक्षात वजा होत आहे तर Ir असून तिथे आहे तर पूर्वी xl हा xc पेक्षा जोपर्यंत लहान असेल फेजर आकृती या बाजूला आहे कारण xl हा xc पेक्षा कमी आहे असे आकृती दाखवते पण जर xl हा xc पेक्षा मोठा असेल तर हा वजा होतो आणि आकृती या बाजूला हलते म्हणून हि फेजर आकृती I या बाजूला आहे आणि काही विशिष्ट प्रकरणात असल्याशिवाय हा कोन कधीही 90° नाही आणि असू शकत नाही पण माझ्या आकृती प्रमाणे हा कोन आणि हा स्त्रोताचा बाजूचा विद्युतदाब जास्त भरपाईसाठी आता ही आकृती मोठ्या मोटरच्या सुरुवातीची आहे तथापि विशिष्ट अनु प्रयोगांमध्ये जिथे फिडर सर्किट चा प्रतिकार त्याच्या अनुमानात्मक प्रतिक्रियेच्या पेक्षा मोठा असेल त्यास प्राधान्य दिले जाईल जेणेकरून परिणामी विद्युतदाबतली कमतरता Ircos Isin असेल काही अनु प्रयोगांमध्ये याउलट प्राधान्य दिले जाते आपण त्याला जास्त भरपाई समजू या अशावेळी विद्युतदाब मधील कमतरता Ircos Isinअसेल म्हणजेच येथे वजा चिन्ह असल्यामुळे खूप जास्त विद्युतदाब कमतरता आहे आणि xc हा xl पेक्षा जास्त आहे लक्षात ठेवा xc हा xl पेक्षा जास्त आहे तर या उद्भवलेल्या परिस्थितीला जास्त भरपाई असे ओळखले जाते तर आकृती 2 विद्युत् दाब ची आकृती आहे ही साधारण भार जास्त भरपाई आहे अशावेळी काय म्हणाल जेव्हा जास्त भरपाईची निवडलेली पातळी ही साधारण भार वरती पूर्णपणे अवलंबून असतेप्राप्त होणाऱ्या विद्युत दाबाची परिणामी भरपाई आवडण्यासारखे नसते सुरुवातीला असलेल्या मोठ्या मोटरच्या मागे पडलेल्या प्रवाहामुळे हा प्रवाह मागे पडत आहे कारण तुम्हाला माहिती आहे मोटरचा सुरुवातीचा प्रवाह विद्युत उपकरणाच्या करारबद्ध केलेल्या प्रवाहाच्या 2 5 ते 3 पट साधारण आहे हे आपण शिकलो आहे विलक्षण मोठी विद्युत दाबात वाढ आकृतीत 2b मध्ये दाखवली आहे ही आकृती 2b आहे तर अशी वेळ विशेषतः हानिकारक असते जेव्हा प्रकाश योग्यप्रकारे जाऊ शकत नाही आणि प्रकाश लुकलुकत रहातो त्याचा परिणाम ग्राहकांच्या तक्रारींमध्ये होतो तर जास्त प्रवाह असल्यामुळे तुम्हाला या बाबी विशेषतः लक्षात घेतल्या पाहिजेत हा Ir विद्युत दाबली कमतरता जास्त आहे त्यामुळे याची तुलना केली आहे जी प्रमाणात येत नाही परंतु हे Ir आणि Iजास्त आहे तर मालिका कॅपॅसिटर बद्दल योग्य म्हणून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे मालिका कॅपॅसिटर ची ही कमतरता आहे नंतर अग्रगण्य ऊर्जा घटक प्रकरण जेव्हा उर्जा घटक अग्रगण्य असतो तेव्हा हा प्रवाहाचा फेजर आणि हे VR I नमूद करण्यासाठी विसरलो हे VR आहे आणि हे Ir कारण प्रवाह अग्रगण्य आहे तर Ir Ixl आणि हा कधीही 90 °नसतो कारण मी दाखवलेल्या आकृतीत असे दिसते परंतु असे नसते हे काहीही असू शकते तर हे जे काही आहे याला तुम्ही म्हणू शकता अग्रगण्य उर्जा घटक प्रकरण या प्रकरणात अशी शक्यता आहे की VS हा प्रवाह आणि रेखा मापदंड यावर अवलंबून आहे VS हा VR पेक्षा कदाचित कमी किंवा जास्त असू शकतो एकतर ते सत्य आहे VR सुद्धा VS पेक्षा मोठा असू शकतो किंवाvs पेक्षा लहान असू शकतो हे सत्य आहे तर ही विद्युत दाब आकृती जेव्हा प्रवाह अग्रगण्य आहे आणि जेव्हा भरपाई आहे आपण सध्याची अग्रगण्य प्रवाह परिस्थिती समजूया जेव्हा भरपाई आहे तर हा Ixll भरपाईचा काही भाग आहे Ixc आणि या परिस्थितीत हा तुमचा VS हा VR हा Ir आणि हा कोन तर जेव्हा केव्हा मालिका कॅपॅसिटर वापरला जाईल हा कोन बदलणार नाही परंतु मालिका भरपायी मुळे विद्युतदाब VS बदलला आहे तर यामुळे देखील ते VR दर्शवित आहे जेव्हा तुम्ही VR मोजणार VR सुद्धा वेगळा येईल तर हे असे नाही की ते योग्य नाहीत तर याचा अर्थ भार मधल्या प्रवाहाला तुम्ही काय म्हणाल काहीतरी मी येथे लिहिले आहे तुमच्यासाठी काहीतरी मी समजावले आहे म्हणून मालिका कॅपॅसिटर च्या सहाय्याने स्त्रोताच्या शेवटी आणि प्राप्त होण्याच्या शेवटी विद्युत दाबाची कमी यात कमतरता होईल भार प्रवाहात मागे पडलेला ऊर्जाघटक असणे आवश्यक आहे मागे पडलेला ऊर्जा घटक याला प्राधान्य आहे उदाहरणार्थ आकृती 3a दाखवते मी दाखवलेल्या आणि समजलेल्या आकृत्या सुद्धा मी तुम्हाला आकृती 3 आणि रेषेवर मालिका कॅपॅसिटर नसताना विद्युत दाब आकृती अग्रगण्य भार ऊर्जा घटक दाखविले आहे परिणामी फेजर आकृती आणि सारखेच अग्रगण्य भार ऊर्जा घटक परंतु यावेळी रेषेवर मालिका कॅपॅसिटर बरोबर तर या कृती प्रमाणे आकृती 3b पाहता जर तुम्ही ऐक्य ऊर्जा घटक प्रकरण समजा cosहे 1 बरोबर घेतलेम्हणजेच ऐक्य ऊर्जा घटक प्रकरण नंतर I आणि VR हे एका टप्प्यात असतील हा 0 असेल अशा परिस्थितीत sin हा अंदाजे 0 असेल आणि म्हणून I sin हे 0 बरोबर असेल अशा परिस्थितीत काय होईल ही संज्ञा प्रत्यक्षात 0 होत आहे या संज्ञा मधला I हा प्रत्यक्षात 0 होत आहे समीकरण 3 मध्ये तर अशा परिस्थितीत काय होईल जेव्हा VD कमी विद्युतदाब हा सरळ IR कारण दुसरी संज्ञा नष्ट झालेली आहे तर अशा अनु प्रयोगात मालिका कॅपॅसिटर ची किंमत व्यवहारिक रित्या नसते कारण xc हाxl च्या बरोबर असतो आणि ऐक्य ऊर्जा घटक प्रकरणात विद्युत दाबाची कमी ही सरळ IR असते तर मालिका कॅपॅसिटर चे काहीही मूल्य नसते तर उपरोक्त कारणांमुळे आणि इतरांमुळे उदाहरणार्थट्रान्सफॉर्मर मधला फेरो अनुनाद उप समकालिक अनुनाद हा मोटर सुरु होण्याच्या दरम्यान अधिक स्पष्ट दिसतोसामान्य कामाच्या वेळी मोटर बंद आणि कॅपॅसिटर च्या रक्षणासाठी अडथळे प्रणालीच्या चुकीच्या प्रवाह पासून मालिका कॅपॅसिटर अर्थात मालिका कॅपॅसिटर वितरण प्रणाली मध्ये मोठ्या अनुप्रयोगांसाठी घेत नाही तर वितरण प्रणाली मध्ये मालिका कॅपॅसिटर साठी जास्त अनुप्रयोग नाहीत म्हणून मालिका कॅपॅसिटर साठी या काही गोष्टी आहेत आणि त्यानंतर आपण जाऊया शंट कॅपॅसिटर कडे तर पुढे बघूया शंट कॅपॅसिटर तर ही आकृती शंट कॅपॅसिटर प्रकरण साठी आहे प्रतिबाधा Z हा rjxl बरोबर आहे परंतु शेवटी प्राप्त झालेले असे सांगते की जर शंट कॅपॅसिटर हा जोडलेला आहे आणि Ic हा प्रवाह आहे आणि xc आणि हा प्रतिबाधा आहे आणि अशावेळी काहीही नसलेल्या प्रकरणात ही सारखीच फेजर आकृती मिळेल म्हणून आपण येथे प्रवाह मागे पडणारा घेतलेला आहे सगळे काही इथे लिहिलेले आहे आहे परंतु मी समजावत आहे आणि हा इथे आपण ज्याला फेजर म्हणतो तो आहे ही फेजर आकृती ही फेजर आकृती याला अनुरूप आहे हा प्रत्यक्षात कॅपॅसिटर हा अग्रगण्य प्रवाह काढतो आणि हा विद्युत दाब मी इथे विसरलो हा प्रत्यक्षात VR हा विद्युतदाब VR आहे आणि Ic हा अग्रगण्य प्रवाह आहे हा कोन 90° आहे आणि त्याच्यामुळे समजा हा कोन डेल्टा डॅश कारण या आकृतीवरून तुम्ही बनवू शकता इथला प्रवाहI हा IcI बरोबर आहे प्रवाह जो भार कडे जातो तो प्राप्त होण्याच्या इथे शेवटच्या बाजूस आहे तर हा तुमचा Ir कारण इथे Ir हे या बाजूला आहे आणि Ixl सुद्धा आणि या प्रकरणात हा तुमचा प्रवाह आहे Ic तर हा प्रवाह I म्हणजेच कोणत्याही कॅपॅसिटर च्या विना असलेला प्रवाह आता कॅपॅसिटर चे सामर्थ्य कारण हा प्रवाह Icआपण याला म्हणू शकतो की हा इथे 90° कोन बनवत आहे तर या बाजूचा फेजर अशाप्रकारे वळेल तर हा Ic तर शेवटी हा I जवळ येतो कारण तुमचा I हा I बरोबर आहे शंट कॅपॅसिटर नसताना तर तुम्ही तिथे आलात तरI हा IIc बरोबर आहे शंट कॅपॅसिटर असताना इथे जर आपण किरचॉफ चा पहिला सिद्धांत वापरला I हा IIc होईल जर तुम्ही ही फेजर आकृती पाहिली तरI हा I बरोबर आणिIIc बरोबर आहे तर याचा अर्थ हे प्रभावी प्रवाहाचे परिमाण I हे प्रत्यक्षात कमी होत आहे प्रवाह कमी होत आहे याचा अर्थ येथे ऊर्जा घटकाचा कोन थिटा होता आता कारण मालिका कॅपॅसिटर मुळे याचा अर्थ कमी होत आहे म्हणजेच ऊर्जा घटक हा प्रत्यक्षात सुधारत आहे म्हणून हा तुमचा Ir हा Ix आणि Iz तर विद्युतदाब कमी तर त्या कारणामुळे जर तुम्ही शंट कॅपॅसिटर घेतला तर तुम्ही म्हणू शकता त्यामुळे ऊर्जा घटकात सुधारणा होते तर मालिका कॅपॅसिटर प्रकरणात प्रत्यक्षात बदल होत नाही परंतु शंट कॅपॅसिटर प्रकरणात मध्ये बदल होतो जर प्रवाह कमी झाला म्हणजे प्रवाह कमी म्हणजेच तोटाI2r तर इथे हे प्रवाह I जर आपणI2r वाढवला तर ।I। हे I चे परिमाण यापेक्षा जास्त असेल तर ऊर्जेचा तोटा जास्त होईल परंतु इथे या आकृतीवरून आपण बघू शकतो I जर तुम्ही त्याचे परिमाण I प्रत्यक्षात I बरोबर तुलना केले तर ते कमी होईल तर येथे उर्जेमध्ये झालेला तोटा हा I2rपरिमाण आहे तर ऊर्जेचा तोटा कमी होईल मालिका कॅपॅसिटर चा मुख्य उद्देश हा ऊर्जेचा तोटा कमी करणे हा आहे तर त्यामुळे ही फेजर आकृती अपेक्षा करतो की हे समजले असेल तर हे सगळे इथे लिहिलेले आहे तर एका अर्थाने शंट कॅपॅसिटर एक अग्रगण्य प्रवाह रेखांकन करून प्रेरक भार चे वैशिष्ट्य सुधारित करतो मी तुम्हाला सर्व काही सांगितले मी इथे लिहिलेले सर्व काही सुद्धा आवाहन आहे स्थापनेच्या वेळी सगळे अनुमानात्मक भार प्रवाहाचे अग्रगण्य घटक बरोबर तर प्रत्यक्षात तुम्ही ही आकृती पाहिली येथे हा I कॅपॅसिटर असेल तर उजवीकडे जोडलेला आहे तर जे सध्या अग्रगण्य प्रवाह बनवत आहे ते प्रत्यक्षात प्राप्त होण्याच्या शेवटी प्रतिक्रियात्मक भारी ची भरपाई करत आहे म्हणूनच शंट कॅपॅसिटर चा प्रभाव अधिग्रहित समकालीन कंडेन्सर मोटर किंवा जनरेटर यांच्यासम आहे प्रभाव समान आहे परंतु आकृती 4 मध्ये दाखवल्याप्रमाणे फिडर वर शंट कॅपॅसिटर चा वापर केल्याने स्त्रोताच्या प्रवाहाचे परिमाण कमी होऊ शकते मी सांगितल्याप्रमाणे तो सुरुवातीचा प्रवाह आहे सुरुवातीच्या प्रवाहाचे परिमाण प्रत्यक्षात कमी आहे आता ते I जर तुम्ही फेजर आकृती पाहिली I हाI पेक्षा कमी आहे आणि ऊर्जा घटकात सुधारणा झाली आहे कारण पूर्वी तो कोन मोठा होता आता तो कमी झाला आहे तर नैसर्गिकरित्या COSमध्ये वाढ होईल COS उजव्या बाजूला वाढेल आणि ऊर्जा घटक आणि परिणामी भार च्या सुरुवातीच्या आणि प्राप्त करण्याच्या शेवटी विद्युत दाब मधील घट सुद्धा या कॅपॅसिटर मुळे कमी होईलविद्युत दाब मधील घट सुद्धा कमी होईल कारण हा प्रवाह प्रत्यक्षात कमी होत आहे म्हणून Irjxl कमी होईल त्याचबरोबर याठिकाणी हे समान राहील तर या ठिकाणी विद्युतदाब मध्ये सुधारणा होईल प्राप्त होण्याच्या शेवटी विद्युतदाब मध्ये सुधारणा होईल खूप जास्त नाही पण सुधारणा होईल तर शंट कॅपॅसिटर त्याच्या अनु प्रयोगाच्या बिंदू पेक्षा प्रवाह किंवा ऊर्जा घटकावर प्रभाव पाडत नाही हे मी तुम्हाला आधी समजावले तुमच्या आधीच्या वर्गात की कॅपॅसिटर कोणताही जोडलेला असला आणि त्याच्या बिंदू पलीकडे त्याचा प्रभाव पडत नाही विद्युत दाब मध्ये झालेल्या सुधारणेमुळे फक्त तिथे थोडा प्रभाव दिसू शकतो आणि आकृती 4a आणि c तर एक रेखा आकृती किंवा रेखा आणि आकृतीमध्ये विद्युतदाब आणि शंट कॅपॅसिटर आणि आकृती 4b आणि d जोडण्या पूर्वी या गोष्टी नंतर दर्शवेल मला हे एक म्हणायचे आहे की आकृती 4 ही a आणि c ही आहे b आणि d या सर्व मी समजावल्या आहेत तर फिडर मधील विद्युतदाब घट किंवा थोडक्यात म्हणायचे झाले तर मागे पडलेला ऊर्जा घटक हा IrrIrrl अंदाजे त्या कारणामुळे आपण लिहितो आपल्याला माहिती आहे विद्युतदाब घट IrcosIxlsin या बरोबर आहे ती प्रत्यक्षातr आणि हे एक म्हणजे x अक्षा वरचा घटकIsinxl प्रत्यक्षात हा x घटक तर तुम्ही हे Ixrअसे लिहू शकता आणि हा y अक्षा वरचा घटक अशाप्रकारे आपण Iyxl बनवू शकतो तर असो मी हे एक लिहीत आहे वास्तविक घटक ऐवजी x घटक ऐवजी x अक्ष घटक मी काय लिहितोय हे Irr तुमचे प्रतिरोधक म्हणजे r गुणिले r घट संबंधित प्रतिरोधकाचा प्रतिरोधक भाग तरIrr हा प्रतिक्रिया शी संबंधित भाग तर y ऐवजी मी लिहीत आहेIxxl अशाप्रकारे मी लिहिले आहे तर येथे तुमचा विद्युत् दाब घट त्यामुळे हे समीकरण आपण लिहीत आहे Irहावास्तविक घटक विद्युतदाब घट Irr आणि अनुमानात्मक भाग त्यामुळेIxxl प्रत्यक्षात हा तुमचा x अक्ष घटक आहे आणि Ix हा y अक्ष प्रवाहाचा घटक आहे तर हे समीकरण 5 परंतु सहजपणे लक्षात ठेवण्यासाठी IrrIxxl तर Ir हा Icos बरोबर आहे आणि Ix हा Isin बरोबर आहे तर r हा फिडर चा पूर्ण प्रतिकार आहे आणि तो Ω xl हा फिडर चा अनुमानात्मक प्रतिक्रिया आहे आणि ते ΩतरIr हा प्रवाहाचा वास्तविक घटक आहे आणि तो एंपियर जेव्हा प्राप्त कर्त्याच्या शेवटी कॅपॅसिटर स्थापित केला जातो आकृती b मध्य दाखवल्याप्रमाणे परिणामी विद्युतदाब घटअंदाजे गणना करता येते हे खूप सोपे आहे हे VD तरVD IrrIxxl Icxl ही आकृती बऱ्याच वेळा मी या कृतीबद्दल बोललो आहे तुम्हीसुद्धा लिहू शकता VSCOS हे IrcosIxlsin या बरोबर आहे नक्कीच तुम्ही Icxlवजा करू शकता आणि तुम्हाला येईल कारण हा कॅपॅसिटीव प्रवाह इथे आहे कारण Iहे IIc या बरोबर आहे तर फक्त याच मुळे मी जे काही सांगितले आहे जर का I तुम्ही Ixl घेतला प्रत्यक्षात I हा IIc याच्या बरोबर आहे तर या प्रकरणात तुम्ही सहजपणे थोडासा जरी बघितलं तर विद्युत दाब घट IrrIxxl Icxl असेल हे प्रत्यक्षात समीकरण 6 येथे Ic हा 90° ने प्रवाहाला अग्रगण्य करणाऱ्या विद्युत दाबाचा प्रतिरोधक घटक आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही Ic ला फेजर आकृतीत आणि विचारात घेणार कृपया प्रवाह हा अग्रगण्य आहे हे बघा याचा अर्थ हा 90° कोन विचारात घ्यायचा आहे तर या प्रकरणात विद्युत दाब घट मधील फरक याची गणना समीकरण 5 आणि 6 वापरून केलेली आहे विद्युतदाब वाढ ही Icxlअसू शकते त्या कारणामुळे विद्युत दाब घट हा कमी आहे म्हणजेच दुसऱ्या बाजूने प्रत्यक्षात विद्युतदाब वाढ विद्युत दाब घट कमी म्हणजेच हा विद्युत दाब Icxl हेविद्युत दाब वाढ बरोबर तर तुमचा ऊर्जा घटक हा Ir Icos हा IxIsin म्हणजेच हा I आणि हा ऊर्जा त्रिकोण हा P आहे आणि हा Q आहे हे समीकरण 7 आहे म्हणून ही फेजर आकृती आणि हा तुमचा ऊर्जा त्रिकोण याचाच अर्थ त्या कॅपॅसिटर च्या अनु प्रयोगात मी तुम्हाला काही तरी सांगत होतो समजा एक उदाहरण घेऊयातुमचा पाठवणी चा आणि शेवटचा प्राप्त नोड आणि तुमच्याकडे असलेला भार PLjQLसमजूया आणि काही आकृत्या आपण घेतल्या आहेत समजा आपण कॅपॅसिटर जोडला आहे त्याला jQC म्हणूया आणि हा तुमचा पाठवणी चा शेवट नोड हा शेवटचा प्राप्त रोड या रेखा ची प्रति बाधा rjx त्यामुळे सुरुवातीला मला म्हणायचे होते प्रवाह हा मागे पडणार आहे उदाहरणार्थ हा मागे पडणारा प्रवाह आहे तुम्हाला समजण्यासाठी समजा प्रवाह I हा Id jIq बरोबर आहे पूर्वी जेव्हा समजावताना मी IdjIq घेतले ते फक्त समजावण्याच्या हेतू साध्य करण्यासाठी घेतले कारण मागे पडणारा प्रवाह आपणId jIq घेऊ शकतो तर हा प्रवाह या दिशेने वाहत आहे हा I वाहत आहे या दिशेने परंतु या कॅपॅसिटर मुळे आपल्याला माहित पडले प्रवाह स्त्रोत व नोड जोडत वाहत आहे तर अशाप्रकारे प्रवाह वाहतो कारण प्रवाह अग्रगण्य आहे म्हणजे जसा तुम्ही कॅपॅसिटर लावला तसा हा तुमचा प्रवाह त्याला शंट कॅपॅसिटर म्हणूया जेव्हा शंट कॅपॅसिटर नसेल म्हणजेच कॅपॅसिटर नसताना परंतु जर तुम्ही तो तिथे लावला तर ते प्रत्यक्षातId jअसेल याचा अर्थ एवढी कपात तर प्रत्यक्षात बरोबर आपण jIc अशा प्रकारे लिहू शकतो तर प्रत्यक्षात हा भाग कमी झाला आहे परंतु हा भाग बदललेला नाही कारण विद्युत दाब मध्ये सुधारणा झालेली आहे जर तुम्ही संगणकावर नक्कल पाहिली तर तुम्हाला थोडा फरक जाणवेल परंतु आपल्याला समजण्यासाठी हा भाग स्थिर आहेअसे म्हणूया हा भाग सुद्धा कॅपॅसिटर बरोबर स्थिर राहील असे म्हणू या तर हा भाग कमी होत असल्यामुळे याचा अर्थ त्याआधी ऊर्जा घट R ।I।2 होती याचा अर्थ RId2Iq2 कारण I ते परिमाण हे Id2Iq2आहे म्हणून हे Id2Iq2 जसे तुम्ही कॅपॅसिटर या भागात लावणार प्रत्यक्षांत घट कंसात मी Id22 अशी लिहू शकतो कारण हा भाग कमी होत आहे त्यामुळे ऊर्जा घट सुद्धा कमी होईल पण एक गोष्ट ऐका Iq तुम्ही Ic बरोबर बनवू शकता याचा अर्थ हा भाग 0 होईल याचा अर्थसैद्धांतिकदृष्ट्या RId2 ही घट इथेच राहील याचा अर्थ कोणत्याही सामान्य सर्किट चा हा मूळचा गुणधर्म आहे तुम्ही ऊर्जा घट पूर्णपणे 0 बनवू शकत नाही हे शक्य नाही तर एक साधे उदाहरण बघूया मला तुम्हाला दाखवायचे आहे एक साधा भाग जर तुम्ही घेतला ।I। हा Id2Iq2 जर तुम्ही हा कॅपॅसिटर शिवाय घेतला आणि जर तुम्ही कॅपॅसिटरघेतला तर हा RId22 पण सैद्धांतिकदृष्ट्या तुम्ही Iq हा Ic बरोबर करू शकता जर तुम्ही Iq हा Ic पेक्षा मोठा केला तरी काही फरक पडणार नाही हा काही घटकांचा वर्ग आहे आणि इथे मिसळला जाईल परंतु निष्क्रिय परिस्थितीत Iq बरोबर Ic म्हणजे ही संज्ञा नष्ट होईल याचा अर्थ जर हे असे असेल तर घट RId2 असेल याचाच अर्थ घट 0 होऊ शकत नाही हा ऊर्जा घट चा भागकोणत्याही विद्युत उपकरणात राहील याला निष्क्रिय म्हणतात तुम्ही हे 0 बनवू शकत नाही काहीवेळा पुस्तकात दिलेले नसते परंतु काही वेळा संशोधकांच्या लेखात मला सापडले आहे की घट की प्रत्यक्षात RId2RIq2आहे आपण RId2 ला थेट अक्षाचा ऊर्जा घट घटक म्हणूया आणि RIq2 ला चतुर्भुज अक्षाचा उर्जा घट घटक म्हणूया तर सैद्धांतिकदृष्ट्या हा चतुर्भुज अक्षाचा घटक 0 बनवता येईल कारण Iqहे Ic बरोबर आहे बोला हे शक्य आहे परंतु याला तुम्ही हात लावू शकत नाही हे असेच राहील तर जोपर्यंत आपला भार 0 नाही हे Id शून्य होऊ शकत नाही तर असू दे ते प्रकरण नाही तर हे RId2असेच कोणत्याही सर्किट मध्ये राहील हे कमी करता येत नाही हे सैद्धांतिकदृष्ट्या प्रत्यक्षात RId2 कमीत कमी उर्जा घट आहे मी अपेक्षा करतो तुम्हाला समजले हे खूप मनोरंजक आहे पण मला वाटतंय मी तुम्हाला सांगावे तर प्रत्यक्षात विद्युत दाब घट कमतरता होत आहे तर प्रत्यक्षात ही विद्युत दाब वाढ आहे आणि आणि हा तुमचा ऊर्जा त्रिकोण आणि कोन तर आता समजा हा तुमचा सुरुवातीचा आणि शेवटचा प्राप्त आहे आणि हा शंट कॅपॅसिटर QCजोडलेला आहे मी प्रत्येक वेळी इथे दाखवलेला नाही परंतु हे समजण्यासारखे आहे आणि हा Ql भार आता कॅपॅसिटर नसताना जेव्हा तिथे नसेल जर तुम्ही ऊर्जा त्रिकोण काढला तर हा 1प्रत्यक्षात हा कोन शंट कॅपॅसिटर नसताना आहे तर त्यावेळी जेव्हा हा तिथे नसेल जर हा तिथे नाही तर त्यावेळी Q हा Ql बरोबर आहे तर या प्रकरणात आपण घट नाही असे समजू या तर हा तुमचा P आणि हा तुम्ही म्हणू शकता Q Q हाQl बरोबर आहेहा प्रत्यक्षात Ql आहे तर विचार करण्याच्या हेतूने हा बिंदू O म्हणूया तर हा बिंदू A बोलूया तर अशावेळी मला म्हणायचे आहे तिथे शंट कॅपॅसिटर नाही Q हा Ql बरोबर आहे तर या प्रकरणात 1 हा कोन आहे म्हणजे शंट कॅपॅसिटर नसताना नुकसान दुर्लक्षित आहे घट नाही आता समजा QC हा जोडलेला आहे याचा अर्थ जसा QC जोडला जाईल म्हणजे जोडणाऱ्या टोकापासून प्रत्यक्षात जोडणाऱ्या टोकापासून स्स्त्रोताच्या दिशेने कॅपॅसिटी प्रवाह वाहील हा प्रत्यक्षात स्त्रोत आहे तर याचा अर्थ प्रभावी Q जो स्त्रोतांकडून येईल या बाजुला स्त्रोत आहे बरोबर हे Ql QC असेल तर त्या प्रकरणात याचा अर्थ हा स्त्रोतापासून किंवा ग्रीड पासून प्रतिरोधक ऊर्जा कमी काढेल कारण हा QC प्रत्यक्षातहा कमी काढतो म्हणजे प्रत्यक्षात भार ची प्रतिक्रियात्मक ऊर्जा भरपाई होत आहे मूलभूत हे Ql QC बनेल तर त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर ते S1 आहे ही सुरवातीची उगवलेली वरकरणी ऊर्जा आहे तर सुरुवातीला S1 हा काहीही नसताना P2Q2 या बरोबर आहे जेव्हा तुमचा Q किंवा जेव्हा थोड्या Ql2 प्रमाणात कॅपॅसिटर ठेवला तर त्यावेळी Qहा Ql Qc बनेल या बाजूंनी बोलूया हे ABC नंतर जेव्हा PB हा Q बनेल हा Ql Qc बरोबर येईल याचा अर्थ तुमची उपकेंद्रा वरून काढलेली वरकरणी ऊर्जा किंवा स्त्रोतापासून काढलेली कमी होईल आणि हा S2 त्यावेळी Pj असेल याचा अर्थ QC हा शँट कॅपॅसिटर कडून येत आहे सर्व एकूण हे Ql बरोबर कोणताही तोटा विचारात न घेता आणि हा ऊर्जा त्रिकोण आता ही एक सोपी गोष्ट प्रत्यक्षात ऊर्जेची घट ती विचारात घेतलेली नाही फक्त समजण्याच्या हेतूने परंतु आत्ताच मी तुम्हाला सगळ्या घट दाखवले ही आकृती सारखीच आहे जर घट असेल तर मी तुम्हाला सांगतो याचा प्रभाव काय तर या प्रकरणात समजा वास्तविक ऊर्जा P ही भार ला पुरवली आहे तर या भार ला वास्तविक ऊर्जा P आणि प्रतिक्रिया शील भारQl हा तर हे PjQl कॅपॅसिटर नसताना आहे शंट कॅपॅसिटर बरोबर आणि मागे पडलेला ऊर्जा घटक Ql आणि वरकरणी ऊर्जा ही S1 बरोबर तुमच्या OA वर तुमचा PS1 म्हणजेच cos1Pp2Ql2हे समीकरण 8 काहीही नसताना हा भार PjQl होता तर परिमाण हे p2Ql2 होईल आता जेव्हा शंट कॅपॅसिटर समजा QC किलो वॅट हा भार जवळ स्थापन केला आहे cos 1 पासूनcos2 पर्यंत यावरून ऊर्जा घटक मध्ये सुधारणा करता येईल कारण कोन हा कमी होत आहे तर cos मध्ये वाढ होईल तर हाcos2 यामध्ये cos2 OP वर OB असतील तर प्रत्यक्षात याचा अर्थ pS2 हा P हा OP हा P आणि हा OB हा S2 मूलतः हा Pp2Ql2 तरQ हा Ql QC बरोबर आहे एवढे स्त्रोतापासून काढले आहे म्हणूनच पूर्वी Q हा Ql बरोबर होता म्हणून आपण लिहितो P2Ql2 कारण जेव्हा QC नव्हता हा 0 होता Q हा Ql बरोबर आहे तर पुन्हा पुन्हा लिहित नाही थेट लिहितो P2Q2 आता जेव्हा हा इथे आहे cos2 हा PS2 आहे तर हा PP2Q2 किंवा cos2 P P22 तर याचा अर्थ जेव्हा तुम्ही शंट कॅपॅसिटर ठेवणार तर तुमच्या असे लक्षात येईल स्त्रोतापासून काढलेली प्रतिक्रियात्मक ऊर्जा ही कमी होते तर त्यामुळे उपकेंद्राचा ऊर्जा घटकात सुधारणा होते नंतर उपकेंद्राचा ऊर्जा घटक सुधारतो याच वेळी तिथे भार असल्याचे दिसेल उदाहरणार्थ कोणत्याही कारखान्यात संपूर्ण प्रेरण मोटर भार हा शंट कॅपॅसिटर ला जोडलेला मिळतो आणि त्या नंतर ऊर्जा घटकात सुधारणा होते कारण जर तुम्ही कमी ऊर्जा घटकावर वापर केलात तर कारखान्यातील लोकांना जास्त शुल्क दर पडेल कारण हे जास्त kVA वाहील कारण कधीतरी शुल्क चे दोन भाग आहेत कधीतरी तीन भाग आहेत काही किलोवॅट तास किलो प्रत्येक तासाला आणि त्याच वेळी कारण kVA ची उच्चांक मागणी तर त्याचमुळे शंट कॅपॅसिटर हा पलीकडे जोडला जातो समजा मोटर भार असा आहे की हा कमी kVA काढतो नाहीतर तुमची kVA मागणी शुल्क सुद्धा आकारली जाईल तर तीन भाग शुल्क बरोबर त्यामुळे कारखान्यांमध्ये नेहमीच तुम्ही शंट कॅपॅसिटर तुम्हाला सापडतात धन्यवादआम्ही परत येऊ